स्वागतार्ह विद्यार्थ्यांनो आम्ही काॅस्ट शीट तयार करण्याविषयी किंवा किंमतीबद्दलचे विधान शिकण्याच्या प्रक्रियेत आहोत मी काॅस्ट शीट आणि काॅस्ट शीटची प्रासंगिकता आणि किंमत पत्रक कसे तयार करावे याबद्दल पुरेशी चर्चा केली आहे म्हणून आता आम्ही व्यावहारिकपणे विशिष्ट स्त्रोतांमधून काढलेली माहितीने एक किंवा दोन समस्यांसाठी काॅस्ट शीट तयार करू आम्ही प्रथम काॅस्ट शीटः तयार करू आणि नंतर व्यवस्थापकांसाठी किंवा निर्णय घेणार्या कंपन्यांसाठी किंमत पत्रक हे कसे संबंधित आहे हे आम्ही विश्लेषित करू काॅस्ट शीट तयार करण्यासाठी उप किंमतीचे विविध प्रकार आहेत शेवटी एकूण किंमतीवर पोहोचू आणि नंतर फर्ममधील उत्पादनाच्या एकूण किंमतीत नफा मार्जिन जोडून विक्री किंमतीची गणना करा एक गोष्ट मी येथे आपल्याबरोबर सामायिक करू इच्छित आहे आणि हे स्पष्ट करत आहे की काॅस्ट शीट उत्पादन निहाय तयार केले जाते प्रत्येक उत्पादनासाठी आम्हाला स्वतंत्र काॅस्ट शीट तयार करावी लागेल आणि सर्व उत्पादनांसाठी एकच सामान्य काॅस्ट शीट असणार नाही कारण वेगवेगळ्या उत्पादनांमध्ये वेगवेगळ्या सामग्रीची आवश्यकता असते श्रमांचे वेगवेगळे घटक वेगवेगळे ओव्हरहेड्स त्यामुळे वेगवेगळ्या उत्पादनांमध्ये इनपुटची आवश्यकता भिन्न असते उत्पादनाचे गुणधर्म उत्पादनाचे आकार उत्पादनाचे स्वरूप आणि आम्ही बाजारातून कोणती किंमत घेणार आहोत यावरती ते अवलंबून असते आपण माझ्याशी सहमत असले पाहिजे की कंपन्या वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने तयार करतात काही प्रीमियम उत्पादने आहेत काही मोठ्या प्रमाणात वापरली जाणारी उत्पादने आहेत जिथे गरज असल्यास कमी उत्पन्न गटातील लोक देखील उत्पादन विकत घेऊ शकतात सुखसोयी व सुविधांच्या बाबतीतही विविध श्रेणीतील उत्पादने योग्य प्रकारे तयार केली जातात तर सर्व उत्पादनांसाठी किंमत नियंत्रण महत्वाचे आहे कारण शेवटी आम्हाला विक्रीचे मूल्य निश्चित करायचे नसले तरी बाजारातील विक्री किंमतीशी जुळले गेले पाहिजे कारण विक्रीची किंमत दुसर कोणीतरी ठरवते ते किंमत मार्केट फोर्स नी ठरवले जातात कुठल्या फर्म द्वारे नाही म्हणूनच त्यांना विक्रीचा विचार ठेवला पाहिजे आणि बाजारपेठेतील विक्री किंमत लक्षात ठेवावी लागेल तर मग हे पाहूया की खर्च पत्रक कसे तयार करावे आणि किंमतीच्या विविध घटकांचे घटक काय आहेत तर कॉस्टशीटचे स्वरुप खूप सोपे आहे आणि या फॉरमॅटमध्ये काहीही क्लिष्ट नाही म्हणून जेव्हा आपण या फॉरमॅटबद्दल बोलू मी तुम्हाला येथे दर्शविले आहे की हा फाॅरमॅट आहे आणि या फॉरमॅटमध्ये आपल्याला आता मूल्ये भरावी लागतील तर येथे आपण कॉस्टशीटचे शीर्षक लिहित आहोत ते म्हणजे किंमतीचे विधान आहे किंवा आपण ते कॉस्टशीट म्हणून लिहू शकता अल्फा इंडिया लिमिटेडचे कॉस्टशीट स्टेटमेंट ही एक कंपनी आहे म्हणून आम्ही येथे कॉस्टशीट तयार करीत आहोत आणि जर आपण येथे दिलेली माहिती पाहिली तर ती ही आहे की मी काही विशिष्ट स्त्रोतांमधून प्राप्त केलेली एकूण माहिती आहे आणि ही माहिती किंमतीच्या सर्व भिन्न घटकांशी संबंधित आहे उदाहरणार्थ आमच्याकडे सामग्रीबद्दल माहिती आहे वेतनाविषयी माहिती आहे आमच्याकडे खर्च थेट खर्चाची माहिती आहे नंतर आमच्याकडे काही फॅक्टरी ओव्हरहेड्स आहेत मग काही प्रशासकीय ओव्हरहेड्स आहेत मग आमच्याकडे काही विक्री आणि वितरण ओव्हरहेड्स आहे तर आमची भूमिका किंवा खर्च लेखाकारची भूमिका अशी आहे की त्याने दिलेल्या माहितीतून आपल्यासाठी कोणती माहिती महत्त्वाची आहे आणि ती माहिती कशी खात्यात घ्यावी हे शोधून काढले पाहिजे उदाहरणार्थ ही संपूर्ण माहिती आमच्या वापराची असू शकत नाही बरोबर तर आम्ही एक गुंतागुंतीचे विधान तयार करणार नाहीयोत किंवा असे विधान तयार करणार नाही जेथे या सर्व बाबींचा विचार करावा लागेल कारण ते येथे दिले गेले आहेत त्यांच्याकडून कदाचित निर्णय घेणार्याला गोंधळात घालण्यासाठी काही अतिरिक्त वस्तू दिल्या गेल्या जाऊ शकतात किंवा उदाहरणार्थ वर्गात विद्यार्थी म्हणून किंवा परीक्षेत कदाचित आपल्याला काही अतिरिक्त किंवा काही अतिरिक्त माहिती देखील दिली गेली जाऊ शकते जी काॅस्ट शीट साठी महत्वाची नाही तर आपणास हे शोधावे लागेल की कोणता घटक काॅस्ट शीटचा आहे आणि कोणता घटक नाही म्हणून आम्हाला ती माहिती ओळखावी लागेल आणि ती माहिती काॅस्ट शीटमध्ये घ्यावी लागेल तर आता अल्फा इंडिया लिमिटेडच्या किंमतीबद्दलचे हे विधान आहे जे कि अगदी सोपे स्टेटमेंट आहे आणि आम्हाला हे स्टेटमेंट तयार करायला सुरुवात करायला हवी जसे की मी तुम्हाला सांगितले की सर्वप्रथम कॉस्टशीटमध्ये किंमतीचे 4 वेगवेगळे प्रकार आहेत प्रथम प्राईम काॅस्ट आहे दुसरी फॅक्टरी काॅस्ट आहे नंतर काॅस्ट ऑफ प्रोडक्शन आहे सीओपी नंतर काॅस्ट ऑफ सेल आहे म्हणजेच सीओएस आणि शेवटी टोटल काॅस्ट आहे कधीकधी काॅस्ट ऑफ सेल ही संपूर्ण किंमत किंवा टोटल काॅस्ट असते म्हणून आम्हाला हे शोधण्याची इच्छा असते आम्हाला काॅस्ट ऑफ सेल किंवा टोटल काॅस्ट शोधून काढायची असते आणि एकदा आमच्याकडे एकूण किंमत उपलब्ध झाली की मग आपण नफ्याचे अंतर निश्चित करू शकतो तसेच विक्री किंमत ठरवू शकतो साधारणपणे आम्ही बाजारात असलेली विक्री किंमत घेतो आणि मग आम्ही त्या विक्री किंमतीशी आमची काॅस्ट जुळवितो ती काॅस्ट कमी करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरुन नफा जास्तीत जास्त होईल आता सर्व प्रथम आपण येथे काय करणार आहोत ते म्हणजे आम्हाला काॅस्टचा किंवा सब काॅस्टचा पहिला उप घटक मोजावा लागेल आणि त्यांची सब काॅस्टचा ही प्राईम काॅस्ट आहे आम्ही एकूण किंमतीच्या काॅस्ट ऑफ सेलवरती थेट उडी मारत नाही प्रथम आम्हाला प्राईम काॅस्टची गणना करावी लागेल तर एकदा आम्हाला प्राइम कॉस्टची गणना करायची झाल्यास प्राइम कॉस्टमध्ये आम्ही केवळ तीन वस्तू विचारात घेतो पहिली वस्तू म्हणजे डायरेक्ट मटेरियल आपण येथे घेतलेला दुसरा घटक म्हणजे डायरेक्ट लेबर किंवा त्यापूर्वी मी येथे आणखी एक कॉलम जोडतो तो कॉलम असा आहे की आम्ही येथे शीर्षलेख दिला नाहीये तर आपण प्रथम येथे शीर्षलेख देऊ आणि या पत्रकाची शीर्षके तपशील अशी काहीतरी असतील हे प्रत्यक्षात तपशील आहेत ही प्रति युनिटची किंमत आहे कधीकधी आम्ही प्रति युनिट किंमतीची गणना देखील करतो जर आपण बाजारात उत्पादन आणि विक्री करू शकणारी एकूण युनिट्स दिली तर ती एकूण किंमत आहे तरीही आम्ही एकूण किंमत शोधण्यात सक्षम आहोत आणि आम्हाला आम्ही उत्पादन करू शकणार्या युनिटची संख्या माहित आहे म्हणून मला वाटते की प्रति युनिट किंमतीची गणना करणे खूप सोपे आहे तर येथे आम्ही प्रति युनिट किंमतीची गणना करणार नाही कारण आम्हाला बाजारात उत्पादित आणि विक्री करण्यात येणारे एकूण युनिट्स दिले गेले नाहीत म्हणून आम्ही केवळ खर्चाचे घटक किंवा फॅक्टर्स घेऊ जे काॅस्ट आणि टोटल काॅस्टसाठी योगदान देणार आहेत प्रथम प्राइम कॉस्ट आहे या माहितीतून आम्हाला प्रथम किंमत मोजावी लागेल आणि ती किंमत म्हणजे प्राइम कॉस्ट आणि प्राइम कॉस्टसाठी त्यांचा पहिला घटक म्हणजे डायरेक्ट मटेरियल आहे हे डायरेक्ट मटेरियल आहे आता येथे दिलेले डायरेक्ट मटेरियल काय आहे ती आधीपासूनच आम्हाला देण्यात आले आहे काही वेळेस आम्हाला मटेरियलचे मूल्य मोजावे लागेल मी आपल्याशी इतर प्रश्नांमध्ये त्याची चर्चा करेन परंतु या प्रश्नामध्ये डायरेक्ट मटेरियल थेट आम्हाला दिले गेले आहे आणि ते मटेरियल किती आहे हि टोटल काॅस्ट रूपयांमध्ये आहे तुम्ही येथे रुपयांमध्ये एकूण किंमत लिहू शकता ही एक लाख रुपये इतकी किंमत आहे ही किंमत एक लाख रुपये आहे तुम्हाला कंसात कुठे तरी रूपये लिहावे लागेल आणि डायरेक्ट मटेरियल एक लाख रुपये आहे प्राईम काॅस्टचा दुसरा घटक म्हणजे डायरेक्ट लेबर आणि येथे थेट कामगार किंवा प्रत्यक्ष वेतन किती आहे ते आम्हाला दिले गेले आहे आणि ही रक्कम किती आहे 25000 रुपये बरोबर आता तिसरा घटक म्हणजे प्रत्यक्ष खर्च किंवा आपण म्हणू शकता थेट इतर खर्च तर थेट खर्च किती आहे ते 5000 आहेत तुम्ही येथे दिलेली अन्य माहिती पाहू शकता त्यापैकी थेट इनपुट म्हणता येईल अशी इतर कोणतीही माहिती नाही आम्हाला एकतर डायरेक्ट मटेरियल प्लान्ट वर काम करणारे डायरेक्ट लेबर आणि नंतर उत्पादन खर्च किंवा कच्च्या मालाचे तयार उत्पादनांमध्ये रुपांतर करताना येणारे थेट खर्च यांची आवश्यक असते तर इतर एकतर फॅक्टरी ओव्हरहेड आहेत किंवा ते प्रशासकीय ओव्हरहेड आहेत किंवा ते सेलींग एन्ड डिसट्रिब्यूशन ओव्हरहेड्स आहेत आणि अशी काही माहिती आहे जी काही वापरली जात नाही आम्ही त्या माहितीकडे दुर्लक्ष करू डायरेक्ट मटेरियल डायरेक्ट लेबर आणि इतर खर्च आम्हाला हे फक्त तीन घटक दिले आहेत म्हणून आता आपण हे सर्व एकत्रितपणे मोजू आणि प्राईम काॅस्ट म्हणून ओळखल्या जाणार्या किंमतीची गणना करू तर ही प्राइम कॉस्ट आहे आपण येथे हे पाहिले तर प्राइम कॉस्ट किती आहे ती म्हणजे एकशे तीस हजार रुपये म्हणजेच 130000 रूपये हि प्राईम काॅस्ट आहे बरोबर तर आम्ही प्राइम कॉस्टची गणना केली आहे किंमतीचा पहिला घटक आणि आपण याला प्राइम कॉस्ट का म्हणतो कारण ते 3 थेट किंमतीचा परिणाम आहे किंमतीचे उप घटक आणि त्या वस्तु किंवा घटक डायरेक्ट म्हणून ओळखले जातात त्या वस्तू थेट म्हणून ओळखल्या जातात ज्याशिवाय आपण कोणतेही उत्पादन करण्याचा किंवा उत्पादनासाठी जाण्याचा विचार करू शकत नाही कोणतेही उत्पादन या थेट खर्चाविना होत नाही म्हणूनच त्यांच्यापासून उप किंमत बनविली जाते त्यांना प्राइम कॉस्ट म्हणून संबोधले जाते तर आता आम्ही प्राइम कॉस्ट मोजली आहे आता आपण पुढील भागावर जाऊ फॅक्टरी ओव्हरहेड्स पाहू ते फॅक्टरी ओव्हरहेड्स आहेत आणि आम्ही येथे आणखी काही भाग जोडणार आहोत त्यासाठी येथे एक ओळ ठेवली आहे म्हणून जर आपण फॅक्टरीच्या ओव्हरहेड्सबद्दल चर्चा केली तर आपल्याला त्या वस्तू श्रम आणि थेट ओव्हरहेड व्यतिरिक्त कारखान्यात आवश्यक असलेल्या खर्चाच्या वस्तू शोधून काढाव्या लागतील तेथे काही सहाय्यक साहित्य आहेत जे कारखान्यात आवश्यक आहेत परंतु ते प्राथमिक साहित्य नाहीत ते सहाय्यक साहित्य आहेत म्हणूनच आम्ही त्यास फॅक्टरी काॅस्ट किंवा कामाच्या किंमतीची गणना करण्यासाठी दुसर्या टप्प्यावर समाविष्ट करतो आणि आता आम्ही पाहू की या दिलेल्या माहितीपैकी कोणती ओव्हरहेड फॅक्टरी ओव्हरहेड्स आहेत आणि ती कशी लक्षात घ्यावी लागतील तर आता आपण येथे पुढील वस्तू पाहू इलेक्ट्रिक पॉवर आणि आम्हाला माहित आहे की इलेक्ट्रिक पॉवरशिवाय फॅक्टरी चालू शकत नाही म्हणून निश्चितपणे इलेक्ट्रिक पॉवर हे फॅक्टरी ओव्हरहेड्स आहे हे शक्य आहे की ऑफिसमध्ये देखील इलेक्ट्रिक पॉवरची आवश्यक आहे परंतु तेथे आपण इलेक्ट्रिक पॉवर नाही तर केवळ पॉवर शब्दाचा वापर करतो आणि जर हे प्रशासकीय ओव्हरहेड म्हणून घ्यावयाचे असेल तर प्रशासकीय ओव्हरहेडसाठी या ओव्हरहेडचा विचार करावा असे स्पष्टपणे प्रश्नात दिले जाईल परंतु येथे काहीही नमूद केलेले नाही आणि येथे इलेक्ट्रिक पॉवर शब्द वापरला आहे म्हणूनच याचा अर्थ विद्युत कारखान्यात आवश्यक उर्जा आहे आणि ती अतिरिक्त ओव्हरहेड आहे तर याचा अर्थ इलेक्ट्रिक पॉवर आहे म्हणूनच हे एक ओव्हरहेड आहे ज्याला इलेक्ट्रिक पॉवर म्हटले जाते आणि येथे इलेक्ट्रिक पॉवर किती आहे इलेक्ट्रिक पॉवर 500 रुपये आहे बरोबर आता आपण पुढील भागावर जाऊ ते म्हणजे लाईटनिंग पॉवर भिन्न आहे आणि लाईटनिंग भिन्न आहे आणि येथे लाईटनिंग मध्ये तुम्हाला स्पष्टपणे देण्यात आले आहे फॅक्टरी लाइटिंग आणि ऑफिस लाइटिंग तर येथे फक्त फॅक्टरी लाइटिंग आपल्याला लक्षात घ्यावी लागेल आणि ती रक्कम 1500 रुपये इतकी आहे आणि पुढील वस्तू स्टोअर कीपर वेतन आहे म्हणून आता आपण आश्चर्यचकित व्हाल की आम्ही स्टोअरकर्त्याला पगाराच्या वस्तू मानतो कसे आमच्याकडे दोन प्रकारचे साहित्य उपलब्ध आहे ते पहा एक म्हणजे कच्चा माल आणि दुसरे तयार वस्तू जेव्हा आपण स्टोअरकीपर किंवा स्टोअर हा शब्द वापरतो तेव्हा आम्ही असे सूचित करतो की स्टोअरमध्ये आम्ही कच्चा माल साठवतो आणि जेव्हा तयार वस्तू साठवण्याचा प्रश्न असतो तेव्हा आम्ही त्या गोदामात साठवतो म्हणून वापरलेली संज्ञा जर गोदाम असेल तर आपण ती विक्री आणि वितरण ओव्हरहेड असल्याचे मानता आणि ते विक्री आणि वितरण उप घटकांमध्ये जोडावे लागेल आणि जर ते स्टोअर कीपर वेतन असेल तर आपण त्यास कच्चा माल साठवण्यासारखे मानले पाहिजे आणि ते कारखान्यात किंवा कारखान्यासाठी आवश्यक आहेत तर स्टोअर किपरचे वेतन किती आहे एक हजार रुपये मग आमच्याकडे तेल आणि पाणी आहे नक्कीच आम्हाला ते तेल आणि पाणी फॅक्टरी मध्ये आवश्यक आहे म्हणून आम्हाला फॅक्टरीत तेल आणि पाणी आवश्यक आहे आणि ती रक्कम 500 रुपये आहे तर हे 500 रुपये तेल आणि पाणी या घटकासाठी आहेत मग आता आमच्याकडे भाडे आहे त्यामुळे आम्ही येथे प्रत्यक्षपणे पाहू शकतो की हे फॅक्टरी भाडे आहे आम्हाला स्पष्टपणे देण्यात आले आहे की फॅक्टरी भाडे किती आहे आणि जर येथे पाहिलात तर कळेल की आपल्याला येथे दोन प्रकारचे भाडे दिले आहे एक म्हणजे कारखाना भाडे व दुसरे आहे कार्यालयाचे भाडे तर आम्ही येथे कारखाना भाडे विचारात घेऊ आणि ते भाडे किती 5000 रुपये आहे त्यानंतर तुम्ही पुढे जा आणि पुढील घटक आहे आर आणि आर म्हणजेच दुरुस्ती व नूतनीकरण आहे तर ती दुरुस्ती व नूतनीकरण आहे आणि जर आपण दुरुस्ती व नूतनीकरणाबद्दल चर्चा केली तर प्रथम क्रमांकाला फॅक्टरी प्लांट आहे तर फॅक्टरी प्लांटची वस्तू आम्हाला दिली आहे आणि ती वस्तू किती 3500 रुपये आहे हे फॅक्टरी दुरुस्ती आणि नूतनीकरण आहे मग आम्ही पुढील आयटमबद्दल बोलतो कॅरेज आऊटवर्ड आता तुम्ही पाहाल की आपल्याला दिलेल्या माहितीमध्ये दोन आयटम सापडतील कॅरेज इनवर्ड आणि कॅरेज आऊटवर्ड कॅरेज इनवर्ड जर ती दिली गेली असेल तर ती नक्कीच आपल्या प्राईम काॅस्टचा भाग आहे कारण कारखान्यात येणार्या साहित्यावर कॅरेज इनवर्ड दिली जाते तर याचा अर्थ असा आहे की वापरल्या जाणार्या सामग्रीची एकूण किंमत ही डायरेक्ट मटेरियल अधिक सामग्री वाहतुकीसाठी दिले गेलेले कॅरेज तर अशाप्रकारे आपण एकूण सामग्रीच्या किंमतीची गणना कराल पण येथे कॅरेज आऊटवर्ड म्हणून दिले गेले आहे याचा अर्थ कॅरेजचे पैसे दिले आहेत कारखान्यातून बाहेर जाणारे मटेरियल आणि तयार झालेल्या वस्तूंवर वाहतुकीचा मोबदला दिला गेला आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की ही विक्री आणि वितरण ओव्हरहेड म्हणून समजली जाईल कारण आम्ही येथे कॅरेज आऊटवर्ड विचार करीत नाही आहोत मग आपल्याकडे ट्रान्स्पोर्ट रिझर्व्ह हा घटक आहे हा काॅस्ट शीटचा घटक नाही सामान्यत हा घटक नफा आणि तोटा विनियोग खात्याचा घटक आहे कर राखीव नफ्याची गणना केल्यावरच आम्ही वाहतूक साठा गणना करतो आणि नंतर त्या नफ्याचे विभाजन करावे लागेल किंवा त्या नफ्याचे वितरण करावे लागेल ज्यासाठी आम्ही नफा आणि तोटा विनियोग खाते तयार करतो आणि त्यामध्ये नफा आणि तोटा विनियोग खात्याच्या क्रेडिट् बाजूला एकूण नफा किती आहे हे दर्शविले जाईल आणि डेबिट बाजू दर्शवेल की तो नफा कसा वितरित केला जाईल म्हणून नफा आणि तोटा विनियोग खाते कसे तयार करावे हे आपणास माहित असणे आवश्यक आहे म्हणून आम्ही येथे वाहतुकीच्या साठ्यांचा विचार करणार नाही कारण हे काॅस्टशी संबंधित असे काही नाही डीस्काउंट ऑन शेअर्स रिटर्न तर आम्ही येथे बॅलन्स शीट किंवा इतर काहीही तयार करण्याविषयी बोलत नाही आहोत आम्ही फक्त कॉस्टशीटची तयारी करत आहोत तर हा फायदा आहे कॉस्टशीटचा आयटम नाहीये कारण डीस्काउंट ऑन शेअर्स रिटर्न ऑफ हा शेअर्स कॅपिटलचा घटक आहे आता आपण पुढील घटकाबद्दल बोलू म्हणजेच डिप्रिशिएशन आणि होय डिप्रिशिएशन आम्ही विचारात घेऊ आणि आम्हाला येथे फॅक्टरी डिप्रिशिएशन दिले आहे फॅक्टरी डिप्रिशिएशन हे अगदी स्पष्टपणे दिले गेले आहे आम्हाला दोन प्रकारचे डिप्रिशिएशन दिले आहेत प्लान्ट डिप्रिशिएशन आणि दुसरे म्हणजे ऑफिस डिप्रिशिएशन तर तुम्ही फॅक्टरी डिप्रिशिएशन म्हणू शकता कंसात आपण प्लान्ट म्हणून लिहू शकता किंवा आपण सरळ प्लान्ट डिप्रिशिएशन लिहू शकता कालण प्लान्ट फॅक्टरीचे आहेत म्हणून आम्ही हे विचारात घेऊ जे कि पाचशे रुपये आहे त्यानंतर आपण पाहिले तर आमच्याकडे आणखी एक घटक कन्ज्युमेबल स्टोअर्स आहेत कन्ज्युमेबल स्टोअर्स हे लहान प्रकारचे भौतिक साधन आहे जे अत्यंत नगण्य प्रमाणात वापरले जाते परंतु तरीही ते वापरले जाते आणि आम्हाला ते लक्षात घेतले पाहिजे म्हणून ते कन्ज्युमेबल स्टोअर्स किंवा कन्ज्युमेबल आयटम आहेत तर आपण ती कन्ज्युमेबल आयटम विचारात घेतल्यास ही रक्कम 2500 इतकी आहे मला असे वाटते की यानंतर आपण उर्वरित सर्व वस्तू व्यवस्थापकाचा पगार प्रशासकीय ओव्हरहेड्स संचालकांची फी प्रशासकीय ओव्हरहेड्स टेलिफोन शुल्काकडे लक्ष दिले तर आम्ही टेलिफोन सामान्यपणे ऑफिसमध्ये वापरतो स्टेशनरी हे ऑफिसमध्ये वापरले जाते पोस्ट आणि टेलिग्राम हे ऑफिसमध्ये वापरले जाते सेल्स मॅन पगार म्हणजे सेलींग एन्ड डिस्ट्रिब्युशन प्रवास आणि खर्च विक्री हे पण सेलींग एन्ड डिस्ट्रिब्युशन जाहिरात सेलींग एन्ड डिस्ट्रिब्युशन आणि इतर सर्व वस्तू तर याचा अर्थ असा आहे की फॅक्टरीसाठी आमच्याकडे फक्त एवढेच घटक आहेत तर आता आपल्याला काय करायचे आहे आपल्याला त्या सर्वांची एकूण बेरीज करावी लागेल आणि शेवटी फॅक्टरी काॅस्टची गणना करावी लागेल आपण येथे एक ओळ ठेवू शकता ज्यायोगे फॅक्टरी खर्चापासून प्राईम काॅस्ट वेगळी केली जाईल परंतु शेवटी जेव्हा आपण फॅक्टरी काॅस्टची मोजणी कराल तेव्हा कधीकधी ते फॅक्टरी काॅस्ट म्हणून लिहिले जाते किंवा कधीकधी ते वर्क काॅस्ट म्हणून लिहिले जाते फॅक्टरी काॅस्टची गणना करण्यासाठी आपण जर फॅक्टरी किंमतीची गणना केली तर आमच्याकडे येथे प्राईम काॅस्ट आहे जी एक वस्तू आहे आणि यामध्ये आम्ही हे ओव्हरहेड जोडू जे फॅक्टरी ओव्हरहेड आहेत तर आपण फॅक्टरी काॅस्ट किंवा वर्क काॅस्टवर पोहोचू आपण स्टेटमेन्टच्या बाहेर इतर कागदावर पूर्ण बेरीज करून हे किती कार्य करते ते पहा आणि येथे जोडा ही एक अगदी सोपी बेरीज आहे म्हणून मी थेट याची मोजणी करत आहे तर ती 2000 3000 3500 मग ती 8500 त्यानंतर 9000 आणि शेवटी ती 12000 आहे त्यानंतर 14000 आणि शेवटी तुम्ही याला 15000 म्हणू शकता तर परंतु मला असे वाटते की हे बरोबर नाही आपल्याला येथे आणखी काही जोडावे लागेल हे 2 अधिक 3 अधिक 3 5 त्यानंतर ते 8500 11500 12500 आहे त्यानंतर 13000 आहे आणि नंतर 15000 मला वाटते की आम्ही येथे एक आयटम विसरलो आहे सुमारे २००० रुपयांचे जे पुन्हा फॅक्टरी ओव्हरहेड होईल किंवा कामांच्या खर्चाचा काही भाग असेल तर आपल्याकडे कोणती वस्तू शिल्लक आहे ते येथे पाहावे लागेल आणि आम्ही पुन्हा याची तपासणी केली आहे आम्ही डायरेक्ट मटेरियल डायरेक्ट वेतन डायरेक्ट खर्च अखेरीस आम्ही हे सर्व येथे प्राईम काॅस्ट मध्ये घेतले आहेत मला वाटते की आम्ही फोरमॅन वेतन विसरलो आहे हा घटक राहिला आहे फोरमॅन वेतन म्हणूनच जेव्हा आपण फोरमॅन वेतनाबद्दल बोलतो तेव्हा फोरमॅन ही व्यक्ती फॅक्टरीमध्ये काम करणारी व्यक्ती आहे तो फॅक्टरी कामकाजाचा भाग आहे तो फॅक्टरी कामकाजास मदत करतो आणि तो तांत्रिक माणूस आहे म्हणून तो फॅक्टरीच्या उत्पादन प्रक्रियेस पाठिंबा देतो जेणेकरून त्याच्या मजुरीचा येथे समावेश केला जाईल म्हणजे याचा अर्थ असा आहे की येथे आपल्याला फोरमॅन वेतन हा एक घटक लिहावा लागेल आपण ते विसरलो आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याला त्यात भर घालावी लागेल आणि हे किती आहे हे 2500 रुपये आहे तर आता एकूण फॅक्टरी ओव्हरहेड किती आहे आपण काॅस्टमध्ये या ओव्हरहेड्स जोडू शकता आणि हे किती आहेत आता पुन्हा हे मोजूया 2000 3000 3500 8500 मग ते 9 12 12500 आणि हे 17500 आहे तर हे 17500 आहे हे 130000 आहे तर याचा अर्थ असा आहे की एकूण फॅक्टरी काॅस्ट किती आहे आपण येथे असे म्हणू शकता की एकूण फॅक्टरी काॅस्ट हा आम्हाला एकूण फॅक्टरी काॅस्ट शोधावा लागेल म्हणून मला येथे फॅक्टरी काॅस्ट किंवा वर्क काॅस्ट येथे खालच्या भागात लिहावे लागेल तर फॅक्टरी काॅस्ट किती आहे टोटल काॅस्ट 147500 आहे या काॅस्ट मध्ये 130 ही प्राईम काॅस्ट आहे आणि येथे उर्वरित 17500 हे आहेत तर 17500 हे तुमचे फॅक्टरी काॅस्ट किंवा वर्क काॅस्ट आहे तर आम्हाला ही काॅस्ट येथे शोधावी लागेल मी ती पुन्हा लिहित आहे याचा अर्थ असा आहे की ही आमची टोटल काॅस्ट आहे आणि जर आपल्याला हिशोब करायचा असेल तर आपल्याला सर्व डायरेक्ट काॅस्ट एकत्र करावे लागतील तर आपल्याला फॅक्टरी ओव्हरहेड्स जोडावे लागतील आणि शेवटी ते 147500 होतील जो कि फॅक्टरी काॅस्ट आहे तर आतापर्यंत दोन किंमती आपण मोजल्या आहेत आणि आता नंतर आपण स्टेटमेंटकडे जाऊ तर मी पुढच्या पानावर घेऊन जात आहे आणि पुन्हा आम्ही स्टेटमेंट चालू ठेवत आहोत किंमतीचे विधान पुन्हा तेच कॉलम बनवित आहोत जास्तीत जास्त आमच्याकडे दोन कॉलम आहेत परंतु काही वेळा जेव्हा युनिटची एकूण संख्या आम्हाला दिली जाते तेव्हा आम्ही आणखी एक कॉलम बनवितो आणि तो कॉलम प्रत्येक युनिटच्या काॅस्टच्या मोजणीसाठी आहे मग पुन्हा हे तपशीलवार आहे मग ती प्रति युनिटची काॅस्ट आहे आणि मग ती एकूण काॅस्ट आहे आणि ती रुपये मध्ये आहे बरोबर तर आम्ही हे येथे पुढ सुरू ठेवू आम्ही येथे फॅक्टरी काॅस्टची गणना केली आहे आता आम्ही प्रशासकीय ओव्हरहेडसह पुढे जाऊ आम्ही प्रशासकीय ओव्हरहेड्स जोडत आहोत कारण आपण कारखान्यात उत्पादन तयार करू शकता परंतु ते बाजारात नेण्यासाठी आम्हाला कार्यालयीन पाठबळ हवे आहे आपल्याकडे बर्याच लोकांची आवश्यकता आहे ज्यांचा पडद्यामागून पाठिंबा आहे जे ऑफिसमध्ये मदत करतात जे विक्री आणि वितरण मध्ये मदत करतात त्यामुळे त्या ओव्हरहेडसाठी पण आम्हाला किंमत मोजावी लागणार आहे म्हणून आता पुन्हा आपण ते घेऊ शकता आम्ही डायरेक्ट मटेरियल डायरेक्ट वेतन डायरेक्ट खर्च फोरमॅनचे वेतन इलेक्ट्रिक पाॅवर लाईटनिंग घेतली आहे आता प्रथम ऑफिस लाइटिंग आहे पहिली वस्तू ऑफिस लाइटिंग आहे येथे ऑफिस लाइटिंग किती आहे जर आपण ऑफिस लायटिंग घेतला तर ते फक्त 500 रुपये आहे बरोबर लायटिंग 500 रुपये नंतर स्टोअरकीपरचे वेतन आहे आम्ही तेल किंवा पाणी घेतले आहे आम्ही आता ऑफिसचे भाडे घेत आहोत जे आपण कार्यालयीन भाड्याने घेतो ऑफिसचे भाडे किती आहे कार्यालय भाडे असेही म्हटले जाते 2500 हे ऑफिसचे भाडे आहे मग आपण कार्यालयाच्या जागेच्या दुरुस्तीबद्दल आणि किंमत किती आहे याबद्दल बोलतो ती केवळ 500 आहे पुन्हा मोठी रक्कम नाही 500 केवळ कार्यालय परिसर दुरुस्तीबद्दल आहेत मग आपल्याकडे कॅरेज आऊटवर्ड जे हस्तांतरणासाठी घेतले जाणार नाही नंतर डीस्काउंट ऑन शेअर्स नाही आता ऑफिसच्या आवारात असलेल्या वस्तूंचे डिप्रिसिएशन घ्यावे लागेल म्हणून कार्यालयाच्या आवारातील या डिप्रिसिएशनची गणना करून ती रक्कम घ्यावी लागेल आणि ती रक्कम 1250 बरोबर मग कनज्युमेबल स्टोअर्स नाही आम्हाला मॅनेजर पगार घ्यायचा नाही मॅनेजर ऑफिसमध्ये काम करतो तो कायम पांढरा रंगाचा कर्मचारी आहे मॅनेजर पगार आहे तर जर तुम्ही मॅनेजरचा पगार इथे घेतला तर व्यवस्थापकाचा पगार किती आहे ते 5000 रुपये आहे नंतर संचालकांची फी आहे आणि आम्ही संचालकांना किती पैसे देणार आहोत संचालक फी पुन्हा 1250 आहे नंतर कार्यालयीन स्टेशनरी आहे पुढील आयटम म्हणजे कार्यालयीन स्टेशनरी तर ऑफिस स्टेशनरी किती आहे आम्ही ऑफिस स्टेशनरी 500 रुपये म्हणून घेत आहोत आणि मग दूरध्वनी शुल्क किती आहे 125 मग आपल्याला पी आणि टी पोस्ट आणि टेलिग्राम घ्यावे लागेल आणि पोस्ट आणि टेलिग्राम किती आहे येथे 250 ऑफिस टेलिग्राम आहे मग सेल्स मॅन पगार प्रवास खर्च जाहिरात ही आमची चिंता नाही शेवटी आम्ही एका काॅस्टवर पोचू जे काॅस्ट ऑफ प्रोडक्शन म्हणून ओळखले जाईल तर आमच्यासाठी काॅस्ट ऑफ प्रोडक्शनची किंमत किती असेल सीओपी आपण याला सीओपी म्हणतो तर काॅस्ट ऑफ प्रोडक्शन किती आहे आम्हाला काॅस्ट ऑफ प्रोडक्शनची गणना करावी लागेल तर आमच्याकडे आधीपासूनच काही घटक आहेत एकूण 147500 हि आमची फॅक्टरी काॅस्ट आहे ही फॅक्टरी काॅस्ट होती आणि यामध्ये आपल्याला असे काहीतरी जोडावे लागेल आपल्याला येथे एकूण ऑफिसचे ओव्हरहेड्स जोडावे लागतील आणि हे 147 आहे हे पाहूया की ते टोटल किती होतात ते 3500 आहे त्यानंतर ते 4750 आहे त्यानंतर 9750 नंतर ते 10 11 11500 नंतर ते 11875 आहे म्हणून मला वाटते की हे 11875 होतील तर 11875 आम्हाला येथे जोडावे लागेल आणि आपण येथे जोडले तर काॅस्ट ऑफ प्रोडक्शन किती होईल हे सीओपी आहे हे 159375 एवढे आहे तर आम्ही त्याची गणना केली आहे हे 159375 आहे तर हे 57 आहे नंतर ते 3 आहे नंतर ते 9 आहे मग ते 5 आहे मला वाटते की हे बरोबर आहे 159375 म्हणून आम्ही आता मोजलेल्या काॅस्ट ऑफ प्रोडक्शनची हि किंमत आहे आता आम्ही खर्चाचा पुढील भाग शोधू आणि किंमतीचा पुढील भाग काॅस्ट ऑफ सेल आहे बरोबर तर आता आपण बेरीज करणे आवश्यक आहे सेल एन्ड डिस्ट्रिब्युशन ओव्हरहेड जोडावे लागेल तर सेल एन्ड डिस्ट्रिब्युशन ओव्हरहेड किती आहे आतापर्यंत आपण न घेतलेल्या वस्तू आता आपल्याला घ्याव्या लागतील डायरेक्ट वेतन डायरेक्ट खर्च फोरमॅन इलेक्ट्रिक पॉवर फॅक्टरी लाइटिंग ऑफिस लाइटिंग आपण स्टोअरकीपरचे वेतन घेतले आहे तेल आणि पाणी घेतले आहे मग आपण फॅक्टरी भाडे घेतले आहे आणि मग आपण घेतलेल्या दुरुस्ती व नूतनीकरणाबद्दल जर तुम्ही बोलत असाल तर कॅरेज आऊटवर्ड हा पहिला घटक आहे हे कॅरेज आऊटवर्ड आहे तुम्ही OW लिहू शकता तर कॅरेज आऊटवर्ड किती आहे 375 तर इतर घटक काय आहेत आम्ही डिप्रिसिएशन घेतले आहे उपभोग्य स्टोअर्स मॅनेजर पगार संचालक फी कार्यालयीन स्टेशनरी नंतर टेलिफोन शुल्क पोस्ट व टेलिग्राम सेल्स मॅन पगार पुढील घटक म्हणजे सेल्स मॅन पगार या प्रकरणामध्ये ते 1250 आहेत आणि इतर वस्तू आपल्याला आता पुढील भागावर घ्याव्या लागतील आणि पुढील भाग आपण येथे पाहूया आम्ही सेल्स एन्ड डिस्ट्रिब्युशन ओव्हरहेड चालू ठेवत आहोत म्हणून आपण आता घ्यावे लागेल आम्ही सेल्स मॅन पगार प्रवास खर्च घेतला आहे बरोबर प्रवास खर्च किती आहे ते 500 आहेत जाहिरात आम्ही येथे जाहिराती घेतल्यास हे किती आहे 1250 बरोबर नंतर वेअरहाऊस शुल्क आहेत जसे की मी तुम्हाला सांगितले की स्टोअर आणि वेअरहाऊस येथे वेअरहाऊस शुल्क इथे दिले आहे वेअरहाऊस शुल्क किती आहे ते 500 आहेत तर मला वाटतं की या येथे फक्त हा एकच आयटम आहे जर आपण हे घेतले तर ते किती कार्य करते हे 17 आहे किंवा हे 1750 2250 आहे आणि आधी किती होतं ते 24 आणि नंतर 34 आहे आणि ते 37 आहे आपण त्यास एकूण रक्कम 3875 आहे असे म्हणू शकतो तर आपल्याला ते 3875 येथे जोडावे लागेल आणि आपण पाहिले जर आपण 3875 त्यामध्ये जोडले तर काॅस्ट ऑफ सेल किती आहे त्याला काॅस्ट ऑफ सेल असे म्हणतात काॅस्ट ऑफ सेल आम्हाला येथे मोजावी लागेल की एकूण रक्कम 163250 एवढी आहे आता आपणास येथे विक्रीची माहिती देण्यात आली आहे काही अंतर ठेवून विक्री येथे लिहा विक्री किती आहे आम्हाला दिलेली विक्री 189500 आहे काॅस्ट शीट बंद करा आणि राहिलेला फरक म्हणजे ऑपरेटिंग प्राॅफिट आणि जर आपण येथे पाहिले तर ऑपरेटिंग प्राॅफिट किती असेल तर हा 26250 रुपये आहे तर याचा अर्थ असा आहे की आपण एकूण किंमत प्राईम काॅस्ट फॅक्टरी काॅस्ट काॅस्ट ऑफ प्रोडक्शन काॅस्ट ऑफ सेल आणि शेवटी ऑपरेटिंग प्राॅफिट यासारख्या वेगवेगळ्या घटकांमध्ये विभागून मोजली आहे आणि विक्री मूल्य आम्हाला देण्यात आले आहे म्हणजे याचा अर्थ असा की आम्ही 26250 इतका ऑपरेटिंग प्राॅफिट शोधू शकलो तर या वर्गात आम्ही अगदी सोपे काॅस्ट शीट कसे तयार करावे आणि उत्पादनाची एकूण किंमत आणि ऑपरेटिंग नफ्यावर कसे पोहोचावे याबद्दल शिकलो आता या काॅस्ट शीटचे विश्लेषण कसे करावे यासंबंधी कोणती माहिती विचारात घ्यावी लागेल याबद्दल पुढील वर्गात मी आपल्याशी चर्चा करीन धन्यवाद